इलेक्ट्रिक पोलरायझेशन अँड बाउंड चार्जेस I आत्ता पर्यंत आपण चर्चा केलेली आहे डिफरंट इलेक्ट्रोस्टॅटीक सिच्युएशन्स बद्दल तसेच आपण चर्चा केली आहे फ्री स्पेस आणि कंडक्टर च्या जवळ असणाऱ्या पोटेन्शियल बद्दल आता आपण चर्चा करणार आहोत वेगळ्या प्रकारच्या मटेरियल डायइलेक्ट्रिक बद्दल आणि कशाप्रकारे ते फिल्ड वर परिणाम करतात याच्याबद्दल विशेषतः आपण चर्चा करणार आहोत लिनियर डायइलेक्ट्रिक बद्दल डायइलेक्ट्रिक कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला चर्चा करुयात पोलरायझेशन बद्दल याचा अर्थ काय तर डायइलेक्ट्रिक हे पोलराईझ होऊन फिल्ड अफेक्ट करतात कशा पद्धतीने आपण इंटरप्रिट करू शकतो पोलरायझेशन बाउंड चार्जेस च्या टर्म्स मध्ये शेवटी इलेक्ट्रोस्टॅटीक असते चार्जेस मुळे प्रोड्यूस होणाऱ्या फिल्ड च्या बाबतीत तर आपण ट्रान्सलेट करणार आहोत पोलरायझेशन बाउंड चार्जेस मध्ये आणि त्यानंतर डेव्हलप करणार आहोत मॅथेमॅटिक्स च्या टर्म्स मध्ये जे डील करेल डायइलेक्ट्रिक किंवा पोलारायझेबल मिडीयम सोबत आणि प्रयत्न करूयात याला फिजिकली समजून घेण्याचा सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की पोलरायझेशन चा अर्थ काय पोलरायझेशन म्हणजे आपण समजतो डायपोल मोमेंट पर युनिट वोल्युम आता याला समजून घेऊ समजा माझ्याकडे मटेरियल असेल जो आहे सॉलिड मटेरियल आणि त्याच्या आत जर मी घेतला स्मॉल वोल्युम dv आणि जर या स्मॉल इन्फायनिटिझिमल वोल्युम चा डायपोल मोमेंट तर त्याला म्हणूयात इन्फायनिटिझिमल डायपोल मोमेंट dP जे असेल P dv आणि याला म्हटले जाते पोलरायझेशन किंवा पोलरायझेशन डेन्सिटी तुम्ही इथे पाहू शकता चार्ज डेन्सिटी सोबतची समानता चार्ज डेन्सिटी मध्ये आपल्याकडे काय होते समजा माझ्याकडे असेल स्मॉल वोल्युम तेव्हा स्मॉल इन्फायनिटिझिमल चार्ज या वोल्युम मध्ये असणार आहे चार्ज डेन्सिटी गुणिले dv त्याचप्रमाणे माझ्याकडे असेल पोलरायझेशन डेन्सिटी P ज्याप्रमाणे चार्ज डेन्सिटी बनलेली असते स्मॉल किंवा चार्ज डिस्ट्रीब्यूटेड असतो स्पेस मध्ये त्याच प्रमाणे पोलरायझेशन डेन्सिटी बनलेली असते मला या ब्लॅक लाइन्स रिमुव्ह करू द्यात जेणेकरून ते आपल्याला त्रास देणार नाहीत स्मॉल पॉईंट च्या सहाय्याने जे डिस्ट्रीब्यूटेड आहेत स्पेस मध्ये एकमेकांच्या खूप जवळ आणि जर मी मॅक्रोस्कॉपिकली खूप छोटा स्मॉल वोल्युम घेतला तर हे असेल कंटीन्यूअस डिस्ट्रीब्यूशन प्रमाणे चार्ज डेन्सिटी प्रमाणेच अतिशय स्मॉल वोल्युम मध्ये मॅक्रोस्कॉपिकली स्मॉल हे असेल कंटिन्यूस प्रकारचे चार्ज डिस्ट्रीब्यूशन समजा जर मी गेलो मायक्रोस्कॉपिक स्केल पर्यंत उदाहरणार्थ जर मी गेलो चार्ज डेन्सिटी मध्ये अतिशय स्मॉल स्केल पर्यंत तर मी पाहू शकतो इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स वेगवेगळे तेव्हा हे कंटीन्यूअस असणार नाही जर मी खूप स्मॉल स्केल पर्यंत गेलो तर हे कंटीन्यूअस असणार नाहीत परंतु थोड्या वेळासाठी आपण त्याला हाताळणार आहोत चार्ज डेन्सिटी प्रमाणे आपण समजणार आहोत पोलरायझेशन डेन्सिटी कंटीन्यूअस डिस्ट्रीब्यूशन प्रमाणे आता आपल्याला समजुन घ्यायचे आहे की कशाप्रकारे हा तयार करतो इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल आठवा पॉईंट हा डायपोल ऍट r प्राईम साठी इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल ऍट r हा वेक्टर बनतो r मायनस r प्राईम हा दिला जातो V बरोबर V ऍट r बरोबर 1 ओवर 4πε0 P डॉट r मायनस r प्राईम ओव्हर r मायनस r प्राईम क्यूब हा एक असाइनमेंट प्रॉब्लेम होता जो तुम्हाला या यापूर्वी मी दिला होता आपण कॅल्क्युलेट केले होते इलेक्ट्रिक फील्ड च्या लेक्चर मध्ये पॉईंट मुळे तयार होणारे पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायला खूप सोपे असते आणि मी हे दिले होते असाइनमेंट साठी प्रॉब्लेम म्हणून आता जर माझ्याकडे डिस्ट्रीब्यूशन असेल त्यावेळेस आपण घेऊ हा स्मॉल वोल्युम आणि मी आत्ताच म्हणालो होतो की याचा डायपोल मोमेंट हा असणार आहे पोलरायझेशन डेन्सिटी P जो असेल वेक्टर कॉन्टिटी गुणिले dv ऍट r प्राईम dv प्राईम याच्यामुळे असणारे इन्फिनिटी सिमल पोटेन्शियल येईल 1 ओवर 4πε0 P ऍट r प्राईम dv हे असेल स्मॉल डायपोल मोमेंट डॉट r मायनस r प्राईम भागिले r मायनस r प्राईम क्यूब जे येईल 1 ओवर 4πε0 पोलरायझेशन डेन्सिटी P r प्राईम डॉट r मायनस r प्राईम भागिले r मायनस r प्राईम क्यूब dv आणि म्हणून नेट पोटेन्शियल V ऍट r या संपूर्ण स्पेस वरील डिस्ट्रीब्यूशन मुळे असणार आहे 1 ओवर 4πε0 इंटिग्रेशन ऑफ P r प्राईम डॉट r मायनस r प्राईम ओव्हर r मायनस r प्राईम क्यूब dv नोट करा एक मुद्दा पोलरायझेशन डेन्सिटी बद्दल तो म्हणजे काय असतील डायमेन्शन्स पोलरायझेशन डेन्सिटी हे दुसरे काही नसून डायपोल मोमेंट आहे जे असते चार्ज कुलम गुणिले डिस्टन्स L पर युनिट वोल्युम हे असेल C ओव्हर L स्क्वेअर कुलम पर मीटर स्क्वेअर हे असेल पोलरायझेशन डेन्सिटी Vr14π0p r rr r314π0Prr rr r3dV Vr14π0Prr rr r3dV हे असणार आहे पोटेन्शियल जे तयार होते परंतु आपणाला याला इंटरप्रिट करायचे आहे चार्जेसच्या टर्म मध्ये आपण पाहूयात की कशासाठी आपणाला ते करायचे आहे इमॅजीन करा रेक्टांगुलार बॉक्स ज्याच्यावर सर्वत्र कॉन्स्टंट डेन्सिटी आहे आपण पाहिले होते की पोलरायझेशन डेन्सिटी तयार होते स्मॉल पॉईंट वोल्युम पासून आणि जर मी एका डायपोल कडे पाहिल तर त्याच्यावर डाव्या बाजूला निगेटिव्ह चार्ज असेल आणि उजव्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तुम्ही पाहू शकता की आतील चार्जेस कॅन्सल होणार आहेत आणि शेवटी शिल्लक राहणार आहे काही पॉझिटिव्ह चार्ज उजव्या बाजूला आणि निगेटिव्ह चार्ज डाव्या बाजूला जर ही कॉन्स्टंट पोलरायझेशन डेन्सिटी असेल तर चला घेऊयात एक सिच्युएशन जिथे डेन्सिटी बदलते कदाचित हे बाण मोठे होत आहेत तर इथे डेन्सिटी बदलत आहे किंवा चार्जेस मोठे होत आहेत याला म्हणूयात की हा आहे मायनस q प्लस q सारख्याच डिस्टन्स साठी पुढे माझ्याकडे आहे थोडासा मोठा चार्ज मायनस q प्लस q जेव्हा मी मायक्रोस्कोपिक वोल्युम कडे पाहतो तेव्हा दिसते कि हे चार्जेस कॅन्सल होत नाहीत जेव्हा पोलरायझेशन डेन्सिटी बदलत असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तेव्हा याच्या मुळे तयार होतात बल्क चार्ज तर आपण फिजिकली पाहिले की पोलरायझेशन डेन्सिटी हा इक्विवलेंट आहे सरफेस चार्ज आणि बल्क चार्ज च्या ते मॅथेमॅटिकली कसे तयार होतात ते आपण पुढे पाहणार आहोत